स्वागत आहे विद्यार्थ्यांनो तर आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगबद्दल शिकत आहोत आणि मागील दोन वर्गांमध्ये मी नुकतीच तुमच्याशी एबीसीवर चर्चेची प्रक्रिया सुरू केली आहे आणि आपण असे म्हणू शकतो की आम्ही काही प्रमाणात शिकलो की एबीसी टोटल कॉस्टिंग सिस्टिमच्या ऍबसॉरबशन करण्यापेक्षा कसे वेगळे आहे टोटल कॉस्टिंग सिस्टिमसाठी काय मर्यादा आहेत आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टिमद्वारे त्या कशा दूर केल्या जाऊ शकतात म्हणूनच मी तुम्हाला सांगितले आहे की कोणत्याही टोटल कॉस्टिंग सिस्टिमची वास्तविक बदली अर्थसंकल्प नव्हे किंवा स्टॅंडर्ड कॉस्ट नव्हे किंवा मार्जिनल कॉस्ट नसून ती केवळ ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग आहे आणि जर आम्ही कोणत्याही संस्थेत एबीसी लागू करू शकलो तर नक्कीच ओव्हरकॉस्टिंग आणि अंडर कॉस्टिंगच्या समस्येची काळजी घेतली जाईल तर मागील वर्गात मी आपल्याशी चर्चा केली तेव्हा पाहिले की या वर्षाचे फायनान्शिअल स्टेटमेंट कसे दिसते आमच्याकडे एकीकडे बॅलन्सशीट आहे ज्याकडे आमच्याकडे दुसर्या बाजूला उत्पन्नाचे विवरण आहे आणि व्यापारी आणि मॅन्युफॅक्चरिंग संघटनांच्या बाबतीत याचा अर्थ कसा आहे या 2 स्टेटमेन्ट भिन्न आहेत एका मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनमध्ये आम्ही वस्तू तयार करतो म्हणजे आम्ही सामग्रीबद्दल बोलतो आम्ही प्रगतीपथावर असलेल्या कामाबद्दल बोलतो आम्ही तयार वस्तूंबद्दल बोलतो विक्रीविषयी बोलतो आणि वस्तूंच्या विक्रीच्या किंमतीबद्दल बोलतो तर जेव्हा व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स्ड कॉस्टची बेरीज आणि त्यामधून जेव्हा तुम्ही सेलिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट वजा करता तेव्हा विक्री केलेल्या मालाची किंमत येते आणि निश्चित खर्च म्हणजे आम्ही करापूर्वी नेट ऑपरेटिंग इनकमवर पोचतो पण मर्चंडायसिंग ऑरगॅनिझशनच्या बाबतीत असे होत नाही कारण ते प्रॉडक्ट निर्मिती करत नाहीत ते केवळ आपण असे म्हणू शकतो की बाजारात रेसिलिंगसाठी आणि स्वतःचे मार्जिन वाढविण्याच्या उद्देशाने थेट बाजारपेठेतून साहित्य खरेदी करतात त्या विकत घेतलेल्या साहित्यात किंवा खरेदी केलेल्या सामग्रीमध्ये आपण शेवटी त्याची री प्राइसिंग करतो आणि मग आम्ही ती बाजारात विकतो तर कॉस्ट आणि इनकम स्टेटमेन्ट रेव्हेन्यूचा अर्थ असा आहे कि समजा आपण तयार केलेल्या 2 स्टेटमेंट्सची तुलना करा किंवा मर्चंडायसिंग ऑरगॅनिझशनचे इनकम स्टेटमेंट किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन यांचे फक्त फरक दिसून येते की एका प्रकरणात आपण प्रॉडक्ट्स ची निर्मिती करत आहोत आणि दुसऱ्या प्रकरणात आपण तयार वस्तू मार्केट मधून विकत घेत आहोत आम्ही ते बाजारातून विकत घेत आहेत पण खालच्या भागाप्रमाणे फिक्स्ड एक्सपेन्सेसचा विचार केला तर जे मुख्यतः सेलिंग आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतात ते फिक्स्ड असतात आम्ही यापूर्वी चर्चा केली आहे की विकल्या जाणार्या वस्तूंची किंमत ही डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट लेबर आणि इन्डायरेक्ट कॉस्ट आहे आणि रिटेलर किंवा होलसेलरला विकल्या जाणार्या वस्तूंची किंमत मर्चेंडायझरची विक्री केलेल्या मालाची किंमत सहसा घेतलेल्या मालवाहतुकीसह वस्तूंच्या खरेदी किंमतीसह असते आणि नंतर त्या मालाची पुनर्विक्री केली जाते ट्रेडिशनल कॉस्ट सिस्टिम आता आपण ट्रेडिशनल कॉस्ट सिस्टिमबद्दल बोलू ही स्लाइड ही ट्रेडिशनल कॉस्ट सिस्टिम बद्दल आहे ट्रेडिशनल कॉस्ट सिस्टिम ही ऍबसॉरबशन कॉस्ट आणि टोटल कॉस्टवर आधारित आहे आणि याचा मुख्य दोष काय आहे तर येथे आपण बघू शकता कि वरच्या बाजूला काही बॉक्स दिसत आहेत ज्यात निळा लाल राखाडी असे बॉक्स आहेत आणि तसेच तपकिरी रंगाचा बॉक्स देखील आहे ज्यात वेगवेगळे खर्चाचे शीर्षक दिसत आहेत मग आमच्याकडे काही प्रॉडक्ट्स आहेत आणि काही अनअलोकेटेड कॉस्ट आहे ही अनअलोकेटेड कॉस्ट आहे तर या प्रकरणात आम्ही काय म्हणतो म्हणजे आम्ही डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट लेबर आणि सगळ्या इन्डायरेक्ट संसाधने आपण विचारात घेतो आणि नंतर थोडी अनअलोकेटेड कॉस्ट तर इथे आपण निळ्या रंगातील पहिला भाग विचारात घेत आहोत ज्यात सगळे व्हेरिएबल कॉस्टसचा म्हणजेच मटेरियल लेबर आणि इतर ओव्हरहेडसचा समावेश होतो थेट उत्पादन प्रत्यक्ष कामगार आणि आपण घेत असलेल्या सर्व अप्रत्यक्ष स्त्रोतांसाठी घेतलेल्या उत्पादनाची किंमत मोजत आहोत आणि मग काही अनियंत्रित खर्च तेथे आहेत म्हणजे आम्ही आहोत निळ्या रंगाचा पहिला भाग विचारात घेतल्या जाणार्या सर्व बदलत्या किंमती आहेत जी सामग्री श्रम आणि इतर ओव्हरहेड आहेत लाल रंगामध्ये सगळे इन्डायरेक्ट कॉस्टस किंवा फिक्स्ड कॉस्टस आहेत आणखी काही कॉस्टस आपण त्यात ऍड करणार आहोत उदाहरणार्थ जाहिरात खर्च आता ऍडव्हरटायजिंग कॉस्ट आहे तिथे संघटनेत आहे जे केवळ एका उत्पादनासाठीच नाही तर संपूर्ण कंपनीसाठी असू शकते तर त्या खर्चाची किंमत म्हणजेच कॉस्टशीटमधून डेबिट करणे किंवा कोणत्याही उत्पादनाच्या एक्सपेन्सेसवरचा खर्च म्हणून दर्शवणे न्याय्य ठरणार नाही तर इथे कंपनीच्या उत्पन्नाच्या स्टेटमेंटमधून थेट डेबिट करू तर अशा परिस्थितीत अनअलोकेटेड कॉस्टचे काहीतरी करावे लागेल तर आपण त्यांचे भांडवल करू शकतो आम्ही त्यांचे भांडवल करतो आणि या खर्चाचे भांडवल करताना आपण हा खर्च त्या बॅलन्सशीटमध्ये घेतो कारण त्यांना मूलभूतपणे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्स म्हटले जाते उदाहरणार्थ ताळेबंद स्थगित महसूल खर्च हा असा आहे उदाहरणार्थ आम्ही कंपनीच्या 1 विशिष्ट वर्षाच्या जाहिरातीसाठी जोडण्यासाठी 1000000 रुपये खर्च केले आहेत इथे आपण कंपनीच्या सगळ्याच प्रॉडक्ट्सला विचारात घेत आहोत अशा प्रकारे संपूर्ण कंपनीबद्दल आपण विचार करत आहोत आणि त्याचा परिणाम पुढील 5 वर्षे पुढच्या 5 वर्षांसाठी असावा अशी अपेक्षा आहे कारण आम्ही घेतलेला कोणताही खर्च केवळ एका उत्पादनासाठी नाही तर संपूर्ण कंपनीसाठी आहे दुसरी गोष्ट म्हणजे खर्च इतका मोठा आहे की त्याचा फायदा पुढील 5 वर्षांपर्यंत घेता येईल त्यामुळे फक्त पहिल्या वर्षात एकूण खर्चाचे प्रॉफिट आणि लॉस खात्यात डेबिट करणे उचित नाही म्हणून आपण ह्याला बॅलन्स शीटमध्ये डिकॅपिटलाईज करतो ज्याला आपण जाहिरातीचा खर्च असे म्हणतो ही एक फिकटीशीयस अस्सेट आहे आम्ही त्याला डिफर्ड रेवेणूने एक्सपेन्स किंवा फिकटीशीयस अस्सेट म्हणून ओळखतो म्हणून आपण कदाचित 1000000 रुपये दाखवू शकता म्हणजे 1000000 रुपये बॅलन्सशीटमध्ये दाखवा आणि आता त्यास 5 वर्षांनी विभागून देऊ म्हणजे एका वर्षात 200000 रुपये म्हणजे पहिल्या वर्षात फक्त 200000 रुपये प्रॉफिट आणि लॉस खात्यात रुपये धरले जातील म्हणून जेव्हा आपण येथे प्रॉफिट आणि लॉस अकाउंट तयार करता तेव्हा जाहिरात खर्च हा नियमित पेमेंट द्वारे कमी करू शकतो इथे अमोर्टायजेशन म्हणजे जाहिरात खर्च एका वर्षाच्या प्रॉफिट आणि लॉस अकाउंट मधून डेबिट झालेली बॅलन्सशीटमध्ये लिहिता येईल आणि तेव्हा आम्ही त्याचे प्रमाण कमी करू तर येथे तुम्ही 200000 रुपये वजा कराल आणि निव्वळ वर्षाच्या सुरूवातीच्या काळासाठी बॅलन्स शीटमध्ये 800000 इतकी किती रक्कम शिल्लक राहील तर याचा अर्थ असा आहे की आमच्याकडे अमोर्टायजेशन प्रक्रिया आहे किंवा अमोर्टायजेशनच्या प्रक्रियेनुसार आम्ही ते खर्च वसूल करू शकतो परंतु आम्ही कोणत्याही उत्पादनाचा भाग म्हणून कधीच दर्शवित नाही कारण हे असे खर्च आहेत जे कोणत्याही उत्पादनास बऱ्यापैकी वाटप होऊ शकत नाहीत कारण येथे आम्ही संपूर्ण कंपनीचा खर्च विचारात घेत आहोत त्याचप्रमाणे एखादी फर्म जेव्हा रिसर्च अँड डेव्हलपमेण्ट ऍक्टिव्हिटी करते तेव्हा वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स साठी वेगवेगळी मार्केटिंग धोरण असू शकते किंवा वेगवेगळे डिस्ट्रिब्युशनचे धोरण असू शकते किंवा वेगळे रिसर्च अँड डेव्हलपमेण्ट धोरण असू शकते नाहीतर आर्थिक कार्यांबद्दल देखील असू शकते तर हे सगळे खर्च हे पूर्ण फर्म साठी असतात एखाद्या प्रॉडक्ट किंवा सर्विससाठी नाही तर या प्रकरणात याचा अर्थ असा आहे की काही खर्च अवांछनीय आहेत जे थेट इनकम स्टेटमेण्टमध्ये जातात आणि इतर खर्च जे वाटप करण्यायोग्य किंवा डिस्ट्रीबुट करण्यायोग्य असतात ते व्हेरिएबल कॉस्ट किंवा फिक्स्ड कॉस्ट असू शकतात जे कॉस्टशीटमध्ये जोडलेले असू शकतात आपण प्रॉडक्ट ची पर युनिट खर्च काढतो आणि प्रत्येक प्रॉडक्टच्या उत्पादनाच्या युनिट खर्चामध्ये आपला मार्जिन जोडतो आम्ही त्या नंतर प्रॉडक्टची किंमत ठरवतो आणि नंतर प्रॉडक्ट 1 प्रॉडक्ट 2 प्रॉडक्ट 3 प्रॉडक्ट 4 यांच्या किंमती ठरवल्या जातात आणि ते बाजारात आणले जातात आणि एकूण सर्व 4 उत्पादनांच्या विक्रीचे प्रमाण असते तीच प्रॉफिट आणि लॉस अकाउंटमध्ये दिसते तर एकूण विक्री म्हणजे ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्रॉडक्ट्स साठीची एकूण रक्कम आहे हे 4 प्रॉडक्ट्स आहेत तर त्यांचे एकच एकत्रित अकाउंट स्टेटमेंट असेल त्यामुळे येथे वेगवेगळ्या प्रकारच्या खर्चाचा विचार केला जाईल इथे डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट लेबर हे खर्च उत्पादनांमध्ये जोडण्यात काही अडचण नाही तर इथे वादाचा मुख्य घटक आहे इन्डायरेक्ट कॉस्ट फिक्स्ड कॉस्ट असतो आणि तो म्हणजे उत्पादनात जोडला जाऊ शकतो तो उत्पादनात काही प्रमाणात असू शकतो आम्ही काय करत आहोत टोटल कॉस्टिंग सिस्टिम विचारात घेत आहोत जर आपण एकूण उत्पादन विचारात घेतले आणि समजा सर्व उत्पादनांचे एकूण टोटल 200000 युनिट्स आहेत आणि उदाहरणार्थ येथे फिक्स्ड कॉस्ट 1000000 रूपये असेल तर प्रति युनिट 2 किंवा प्रति युनिट 5 अशी त्याची फिक्स्ड कॉस्ट असेल आणि आम्ही सर्व प्रॉडक्ट्स वस्तुस्थितीची पर्वा ना करता एकत्र जोडत आहोत याचा अर्थ असा नाही की प्रॉडक्ट 1चे उत्पादन 50000 युनिट्सचे दुसऱ्याचे 40000 युनिट्सचे उत्पादन करत आहात अजून प्रॉडक्टचे 5000 युनिट तयार करत आहात आणि शेवटच्या प्रॉडक्टचे पुन्हा 5000 युनिट्सचे उत्पादन करत आहात तर फिक्स्ड एक्सपेन्स प्रत्येक युनिटसाठी एकसारखा कसा असू शकतो सर्व 4 उत्पादनांसाठी 5 रूपये कारण फिक्स्ड कॉस्टचा सोपा नियम म्हणजे उत्पादनाची मात्रा वाढल्यामुळे प्रति युनिट फिक्स्ड कॉस्ट कमी होते परंतु या प्रकरणात फिक्स्ड कॉस्ट बदलत नाही आणि हा टोटल कॉस्टिंग सिस्टिममधला किंवा ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टिममधला हा एक मुख्य दोष आहे आता आम्ही एबीसीबद्दल बोलू या भागावरून मी तुमच्याशी बोलतो मी तुम्हाला एबीसी म्हणजेच ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टमकडे नेईन कारण आतापर्यंत आपण पहिले आहे की टोटल कॉस्टिंग सिस्टिम किंवा ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टिमच्या प्रमुख मर्यादा काय आहेत तर आता आपण बघू कि कॉस्टिंग सिस्टमच्या समस्या किंवा दोष कसे ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगने दूर केले जाऊ शकतात आता अॅक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग म्हणजे ऍक्टिव्हिटीज संसाधने खर्च आणि किंमत ड्रायव्हर्समधील संबंध समजून घेणे ऍक्टिव्हिटीज व संसाधनांच्या किंमती यांच्यातील संबंध ABC मुळे सुलभरित्या समजतो ABC मुळे व्यवस्थापकास ऑपरेशन्स समजण्यास सोपे होते म्हणून मी पुन्हा सांगतो कि ABC मुळे ऍक्टिव्हिटीज संसाधने खर्च आणि किंमत ड्रायव्हर्समधील संबंध समजतो आणिएबीसीमुळे व्यवस्थापकास ऑपरेशन्स समजण्यास मदत होते म्हणजे आपल्याला एकमेव गोष्ट समजून घ्यावी लागेल कि आपण एकूण किती प्रॉडक्ट्सचे उत्पादन करणार आहोत कोणत्या प्रॉडक्ट्सच्या किती युनिट्सचे उत्पादन करणार आहोत आणि त्यांना कशी फिक्स्ड कॉस्ट वाटप करणार आहोत म्हणून 4 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील क्रमांक 1 म्हणे संसाधने संसाधने म्हणजे इथे इन्डायरेक्ट कॉस्ट आहे संसाधने हि इंडिरेक्ट कॉस्ट आहे ज्या की फिक्स्ड कॉस्ट असतात तर उदाहरणार्थ आपल्याकडे 1000000 रुपये आहेत आणि ते थेट डायरेक्टली ओळखता येत नाहीत म्हणून आम्हाला त्यास काही तार्किक आधारावर त्याची विभागणी करणे आवश्यक आहे जेणेकरून आपण संसाधनांना डायरेक्ट रीसोर्स आणि इन्डायरेक्ट रिसोर्स अशी विभागणी करू शकू दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ऍक्टिव्हिटीजबद्दल बोलावे लागेल कारण जर ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टिमचे अनुसरण करायचे असेल तर ती कोणत्या प्रकारची ऍक्टिव्हिटी आहे हि आपल्याला समजले पाहिजे जसे आपण कालच्या व्याख्यानात बोललो आहोत कि एखादी कंपनी समजा 1 ते 50 ऍक्टिव्हिटीज करत असेल तर त्या ऍक्टिव्हिटीजची ओळख होणे आवश्यक आहे म्हणून जेव्हा आपण किंमतीबद्दल बोलतो म्हणजेच विविध संसाधने ऍक्टिव्हिटीज आणि कॉस्ट ड्राइव्हर्सतर जेव्हा आपण किंमतीबद्दल बोलतो तेव्हा आम्हाला वेगवेगळ्या संसाधनांचे कॉस्ट मध्ये वाटप करावे लागेल जसे कि फिक्स्ड कॉस्ट आणि कॉस्ट ड्रॉयव्हर्स कॉस्ट ड्रॉयव्हर्स म्हणजे जेव्हा आपण काही खर्चांबद्दल बोलतो जसे कि फिक्स्ड कॉस्ट किंवा आणखी काही गोष्टींसाठीची कॉस्ट तर कॉस्ट ड्रायव्हर्स हे त्यांच्या विभाजनाचा मुख्य आधार असतात तर ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टिम ह्या ४ महत्वाच्या गोष्टी असतात ज्या प्रत्येक कंपनीसाठी प्रत्येक कारखान्यात एकूण प्रोडक्शन कॉस्ट काढण्यासाठी उपयोगी पडतात तर पुढची गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला ABC सिस्टममध्ये घेऊन जात आहे ABC ही २ स्टेज प्रणाली आहे २ स्टेज ABC सिस्टमवरून तुम्हाला लक्षात येईल कि ह्या सिस्टिममध्ये कोणकोणत्या वेगळ्या गोष्टींचा समावेश करता येईल जसे कि निळ्या रकान्यात डायरेक्ट कॉस्ट दिसून येते आणि ABC अंतर्गत आणि टोटल कॉस्टिंग सिस्टिम अंतर्गत निळ्या रकान्यात खर्चाचे वाटप करणे अगदी खूप सोपे आहे जी आपली डायरेक्ट मटेरियल कॉस्ट आहे डायरेक्ट लेबर कॉस्ट आहे आणि इतर डायरेक्ट ओव्हरहेड कॉस्ट आहेत त्यांची ओळख करणे सहज शक्य होते उत्पादनासाठी एन नंबर युनिटच्या उत्पादनासाठी किती मटेरिअलची आवश्यकता आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे कारण आपल्याला हे माहित आहे की कारखान्यात उत्पादन तयार करण्यासाठी आम्हाला किती कामगारांची आवश्यकता असते हे आम्हाला माहित आहे की किती डायरेक्ट ओव्हरहेड आवश्यक आहेत जे आम्हाला सहजपणे हे माहित असू शकते केवळ लाल रकान्यात समस्या येते लाल रकान्यात मूलतः इन्डायरेक्ट संसाधने असतात तर ह्यात सर्व A टू Z संसाधनांचा आपण समावेश केला आहे आम्ही त्यांना A टू Z खर्च असे म्हणतो म्हणजे ह्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस सॅलरी एक्सपेन्सेस किंवा डिस्ट्रिब्युशन एक्सपेन्सेस किंवा भाडे किंवा एखाद्या प्रकारचे पॉवर किंवा आणखी काही ऍक्टिव्हिटीज ह्या सगळ्यांचा समावेश आपण टोटल फिक्स्ड कॉस्टमध्ये करू शकतो आता येथे कंपनीमध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज राबवल्या जातात ते आपल्याला बघावे लागेल आणि या कंपनीमध्ये समजा 1 ते 10 ऍक्टिव्हिटीज केल्या जात असतील तर आम्हाला त्यांचे कॉस्ट ड्रायव्हर्स ओळखावे लागतील शेवटी आपल्याकडे खर्च ड्राइव्हर्स् ओळखण्यासाठी आहे आता कॉस्ट ड्राईव्हर्स म्हणजे काय आहे तत्याबद्दल मी पुढे जाण्यापूर्वी तुमच्याशी चर्चा करेन मूळत किंमत ड्राइव्हर्स म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजवर अवलंबून असतात जेव्हा आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड सिस्टिमनूसार ओळखल्या जाणार्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजबद्दल बोलता तेव्हा एकूण 3 ऍक्टिव्हिटीज 1 2 आणि 3 असतात प्रथम ऍक्टिव्हिटी म्हणजे युनिट ऍक्टिव्हिटी युनिट स्तरीय ऍक्टिव्हिटी बॅच स्तरीय ऍक्टिव्हिटी आणि तिसरी म्हणजे प्रॉडक्ट सस्टेनिंग ऍक्टिव्हिटी तर अशा 3 प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत आता या 3 ऍक्टिव्हिटीजनुसार 3 कॉस्ट ड्रायव्हर्स आहेत पहिले ड्रायव्हर् ट्रान्झॅक्शन ड्राइव्हर् असतो दुसरे म्हणजे ड्युरेशन ड्रायव्हर्स आणि तिसरे म्हणजे इंटेंसिटी ड्राइव्हर्स तर ह्या 3 भिन्न प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत जी कोणतीही कंपनीमध्ये होत असतात अशा 3 भिन्न प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आम्ही करतो ज्याला एबीसी म्हणजेच ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टम म्हणतात तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण येथे 1 ते 10 ऍक्टिव्हिटीजबद्दल बोलत असताना आम्ही या सर्व ऍक्टिव्हिटीजचे वर्गीकरण करीत आहोत 1 2 3 प्रथम एक युनिट स्तरीय ऍक्टिव्हिटी आहे युनिट स्तरीय ऍक्टिव्हिटीज म्हणजे त्या सर्व क्रिया ज्या सर्व प्रकारच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी केल्या जातात समजा आपण 4 प्रॉडक्ट्सचे उत्पादन करीत असू तर त्या सगळ्याच युनिट स्तरीय ऍक्टिव्हिटीज असतात ज्या सर्व उत्पादनांसाठी केल्या पाहिजेत जरी ते ४ प्रॉडक्ट्स वेगवेगळी असतील म्हणून त्यांचे पुढील फिनिशिंगची पातळी भिन्न असू शकते प्रॉडक्ट्सची गुणवत्ता भिन्न असू शकते पुढील त्यांचे रंग भिन्न असू शकतात त्यांची इतर वैशिष्ट्ये भिन्न असू शकतात परंतु काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत ज्यांचा आम्हाला अर्थ आहे उदाहरणार्थ आपण पेनची निर्मिती करणार आहोत तर बनणाऱ्या पेन्सची गुणवत्ता वेगवेगळी असू शकते त्याची शाई वेगवेगळी असू शकते त्यांच्या टोकाची शुद्धता वेगवेगळी असू शकते पण सगळ्या पेन्सची बॉडी सारखीच आहे म्हणून प्रत्येक पेनला एक बॉडी द्यावे लागेल आणि याचा अर्थ असा आहे की त्या पेनचा मुख्य भाग काळा निळा लाल किंवा जांभळा असू शकतो पण वैशिष्ट्ये भिन्न असू शकतात गुणवत्ता भिन्न असू शकते टीप वेगळी असू शकते परंतु सर्व पेनला बॉडी असणे आवश्यक आहे पेनला बॉडी असेल तरच आपल्याला नंतर त्याची वैशिष्टये तयार करता येतील तर वेगवेगळ्या टाईप्सची पर्वा न करता सर्व 4 म्हणजेच A B C आणि D सर्व उत्पादनांसाठी प्रथम आपल्याला पेनच्या बॉडीची रचना करावी लागेल आणि त्या ऍक्टिव्हिटीजला युनिट बेस्ड ऍक्टिव्हिटीज असे म्हणतात मग आपण बॅच लेवल ऍक्टिव्हिटीजबद्दल बोलू जे केवळ उत्पादनाच्या विशिष्ट बॅचसाठीच केले जातात त्या ऍक्टिव्हिटीजला बॅच लेवल ऍक्टिव्हिटीज असे म्हणतात उदाहरणार्थ आता आम्ही साधारणपणे काळ्या पेनचे उत्पादन करीत आहोत आता काळ्या पेन जी आपण काळ्या रंगाबद्दल आपण बोलत आहोत ती म्हणजे फक्त एक शाई आहे परंतु पेनच्या बाह्य बाजूचा रंग सामान्यतः काळा असू शकतो म्हणजे पेनच्या बाहेरचा रंगही काळा आहे आणि शाईचा रंग देखील काळा आहे म्हणूनच आपण त्याला काळा पेन म्हणत आहोत परंतु कधीकधी एखाद्या खरेदीदाराकडून किंवा अनेक खरेदीदारांकडून काळ्या शाईच्या पेनची ऑर्डर असू शकते परंतु पेनचे बाह्यरूप पांढरे असावे अशी आमची इच्छा आहे अशा वेळी पेन उरलाच पाहिजे पेनचची गुणवत्ता समान आहेत पेनची टीप समान आहे ट्यूनिंग समान आहे परंतु बाह्य रूपाचा रंग वेगळा पाहिजे आणि असे होत नाही कि प्रत्येकवेळी काळ्या शाईच्या पेनचा बाहेरून रंग देखील कालच आहे परंतु समजा एखाद्याने विशेष क्रमाने मागणी केली कि आम्हाला तुमच्याकडून 2000 पेन पाहिजे आहेत आम्हाला काळ्या शाई पेनची आवश्यकता आहे परंतु बाहेरील बॉडी पांढरी असावी तर फक्त त्या 2000 पेनमध्ये आम्हाला इतर सर्व वैशिष्ट्ये समान ठेवण्याची गरज आहे परंतु केवळ आम्हाला बाहेरील रंग बदलला पाहिजे आणि अशा क्रिया बॅच लेवल ऍक्टिव्हिटीज म्हणून ओळखल्या जातील आणि या ऍक्टिव्हिटीजचा अर्थ असा आहे की ज्या सर्व युनिट्समध्ये केवळ उत्पादनाच्या विशिष्ट बॅचवर केले जातात त्यांना बॅच लेवल ऍक्टिव्हिटीज म्हणतात आणि तिसरे म्हणजे प्रॉडक्ट सस्टेनिंग ऍक्टिव्हिटीज प्रॉडक्टला सस्टेन करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज केवळ त्या उत्पादनांसाठीच केल्या जातात ज्यांना विशेष ऑर्डर दिलेली असते जे खास डिझाइन केलेले असतात आणि महत्वाचे म्हणजे कंपनीचे ते नियमित ऑपरेशन नसते तर प्रॉडक्टला सस्टेनिंग राहण्यासाठी केलेल्या ऍक्टिव्हिटी उदाहरणार्थ काही कार उत्पादक कंपन्या सामान्यत कार तयार करतात आणि त्यांमध्ये सामान्य वैशिष्ट्ये आहेत परंतु काही व्यक्ती कंपनीला ऑर्डर देऊ शकतात की मला माझ्या कारमध्ये ही विशेष वैशिष्ट्ये हवी आहेत तुम्ही ही कार माझ्यासाठी तयार करा म्हणजे काय असू शकते किंमत आपल्याला जी किंमत पाहिजे असेल ती आकारून घ्या परंतु मला माझ्या कारमधील ही वैशिष्ट्ये पाहिजे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला काही पेन पाहिजे असतील परंतु आम्ही आपल्याला कोणतीही किंमत देण्यास तयार आहोत पण आमच्या पेनने या गुणवत्तेची हवी किंवा पेनची टीप विशिष्ट फाईननेसची हवी आणि या प्रकारच्या सूक्ष्मतेचा अर्थ असा कि ती उत्पादने खास डिझाइन केलेले विशेष ऑर्डर केलेले खास डिझाइन केलेले आणि कधीकधी स्पेशल कॉर्पोरेट ऑर्डर डिझाइन एन्ड तयार केली जातात आणि त्या प्रकरणात ते सर्व खर्च व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स्ड कॉस्टदेखील वेगळ्या पद्धतीने वाटप करावे लागतात तर 3 ऍक्टिव्हिटीज म्हणजे युनिट लेवल ऍक्टिव्हिटीज दुसरे म्हणजे बॅच लेवल ऍक्टिव्हिटीज आणि तिसरे म्हणजे प्रॉडक्ट सस्टेनिंग ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे जेव्हा आपण येथे करत असलेल्या या ऍक्टिव्हिटीजबद्दल बोलता तेव्हा आपण समजू शकता की प्रत्येक कंपनीमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात युनिट लेवल ऍक्टिव्हिटीज ज्या सर्व उत्पादनांसाठी केल्या जातात बॅच लेवल ऍक्टिव्हिटीज केवळ त्या प्रोडक्ट्च्या एका बॅचसाठीच केल्या जातात ज्याची पुनरावृत्ती होऊ पण शकते किंवा होऊ पण शकत नाही तिसरे म्हणजे प्रॉडक्ट सस्टेनिंग ऍक्टिव्हिटीज ह्या केवळ त्या प्रॉडक्टवरच केले पाहिजेत ज्यास खास खरेदीदाराने विशेष ऑर्डर दिली असेल आणि त्याकरिता तो वेगळी किंमत देण्यास तयार आहे म्हणून या 3 वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत या ३ ऍक्टिव्हिटीजवर आमच्याकडे ३ ड्रायव्हर्स आहेत कारण युनिट लेवल ऍक्टिव्हिटीज कोणकोणत्या आहेत आणि त्यासाठी आपल्याकडे किती किंमत आहे आणि ते खर्च विविध ऍक्टिव्हिटीजमध्ये कसे वाटप करायचे किंवा कसे जोडायचे ते या ड्रायव्हर्सच्या आधारावर आहे ते म्हणजे ट्रान्झॅक्शन ड्रायव्हर्स ड्युरेशन ड्रायव्हर्स इंटेंसिटी ड्राइव्हर्स् ट्रॅन्झॅक्शन ड्रायव्हर्स संख्यांच्या बाबतीत असतात आता उदाहरणार्थ याबद्दल बोलतो की तुम्हाला प्रॉडक्टच्या मशिनिंगबद्दल बोलायचे आहे प्रॉडक्टची मशीनींग सर्व प्रॉडक्टला करावी लागेल मशीनींगची कॉस्ट म्हणजे इंजिनीरिंग कॉस्ट आहे आणि मी असे म्हणेन की मशीनिंग कॉस्ट समजा 500000 रुपये आहे आता आपण किती युनिट्स मॅन्युफॅक्चर करत आहोत ते 100000 आहेत तर 5 रुपये प्रति युनिट कॉस्ट जी सर्व प्रॉडक्ट्सला वाटप करावे लागतील म्हणजे त्याचा अर्थ म्हणजे तुम्ही असे म्हणू शकता कि आम्ही किती वेळ काम करीत आहोत किंवा किती युनिट आम्ही हि ऍक्टिव्हिटी करीत आहोत आम्हाला त्या युनिट स्तरीय ऍक्टिव्हिटीजला ट्रान्झॅक्शन ड्रायव्हर्सच्या आधारावर विभाजित करावे लागेल म्हणजे जेव्हा सर्व प्रॉडक्ट्ससाठी मशीनिंगची आवश्यकता आहे तेव्हा सामान्य ड्रायव्हर हे त्या प्रॉडक्टच्या युनिटची संख्या असेल म्हणून आम्ही बनवलेल्या युनिटच्या संख्येच्या आधारे एकूण मशीनिंगची किंमत 500000 आहे आम्ही तयार केलेल्या एकूण युनिट्सची किंमत 100000 आहे त्यामुळे युनिटसाठी प्रत्येक युनिटची किंमत 5 रुपये आहे आणि ती सर्व जोडली जाईल आणि मोठ्या प्रमाणावर आपण ह्याला नियमित ऍक्टिव्हिटी किंवा बेसिक ऍक्टिव्हिटी असे म्हणू शकतो आणि ह्या ऍक्टिव्हिटीज कोणत्याही प्रकारच्या उत्पादन निर्मितीची सुरुवात असतात मग आम्ही ड्युरेशन ड्रायव्हर्सकडे वळतो ड्युरेशन ड्रायव्हर्स प्रत्यक्षात वेळबद्दल बोलतात एखादी ऍक्टिव्हिटी करण्यास सांगायला किती वेळ लागतो आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन असते आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्सची निर्मिती करतो पण प्रत्येक प्रॉडक्टच्या प्रोडक्शनसाठी लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो त्यामध्ये सेटअपच्या बदलण्यासाठीचा वेळ भिन्न असतो कारण जेव्हा आपण निळ्या पेनची निर्मिती करत असाल आता आपल्याला काळ्या रंगाची पेन तयार करायचा आहे जिथे आपण शाई तयार होते ते पात्र थोडेसे स्वच्छ ठेवावे लागेल नंतर आपल्याला काळापासून लाल रंगाकडे जावे लागेल म्हणून साफ करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे ते पात्र योग्यरित्या साफ करावे लागेल कारण जर काळ्या शाईचा थोडासा प्रभावाचादेखील लाल शाईच्या पात्रात सोडला जाऊ नये अन्यथा ती संपूर्ण लाल शाई खराब होईल किंवा कदाचित लाल पेनमधून जांभळ्या पेनचे पुन्हा उत्पादन करताना आपल्याला साफसफाई करण्यात आणि सेटअप बदलण्यात बराच वेळ खर्च करावा लागेल म्हणजे उत्पादनाचा सेटअप नंबर बदलून उत्पादन पूर्ण होण्यास किती वेळ लागतो ते बघावे लागेल ते विविध प्रकारचे ड्राइव्हर्स असतात आणि इथे आपण त्यांना ड्युरेशन ड्रायव्हर्स म्हणून ओळखतो ट्रान्झॅक्शन ड्रायव्हर्स आम्ही संख्येमध्ये परिभाषित करतो ड्युरेशन ड्रायव्हर्स आपण वेळेत परिभाषित करतो आणि इंटेन्सिटी ड्राइव्हर्स् जेव्हा आपण इंटेन्सिटी ड्रायव्हर्सबद्दल बोलता तेव्हा इंटेन्सिटी ड्राइव्हर्स केवळ तृतीय प्रकारच्या उपक्रमांशी संबंधित असतात त्या म्हणजे प्रॉडक्ट सस्टेनिंग ऍक्टिव्हिटीज एखादे प्रॉडक्ट आणि त्याची रचना जर गुंतागुंतीची आहे तिथे प्रॉडक्ट इंटेन्सिटी ड्रायव्हर्स वापरले जाईल सामान्य प्रकारच्या प्रोडक्ट्चे उत्पादन करताना आपल्याला याची आवश्यकता नसते जिथे कंपनी केवळ त्यांच्या ट्रान्झॅक्शनल ड्युरेशन ड्रायव्हर्सना प्रति युनिटची किंमत शोधण्यात मदत करेल पण एखाद्या प्रॉडक्टच्या इंटेन्सिटीवर इंटेन्सिटी ड्रायव्हर्सचा वापर अवलंबून असतो एखाद्या प्रॉडक्टची प्रॉडक्ट सस्टेनिंग लेवल आम्हाला हे शोधून काढावी लागेल आपण किती अतिरिक्त प्रयत्न करत आहोत किती अतिरिक्त काम करावे लागेल आणि त्यानुसार आम्हाला त्या खर्चाची किंमत आणि आणि त्याचे वाटप समजेल हे केवळ त्या उत्पादनांसाठी जे विशेष आहेत विशेष ऑर्डर केलेली प्रॉडक्ट्स आणि विशेष इच्छित प्रॉडक्ट्स आहेत म्हणून आमच्याकडे 3 प्रकारचे ड्राइव्हर्स आहेत 3 प्रकारचे ऍक्टिव्हिटी युनिट लेवल ऍक्टिव्हिटीज ह्या ट्रान्सक्शन ड्राइव्हर्सशी संबंधित आहेत बॅच लेवल ऍक्टिव्हिटीज ह्या ड्युरेशन ड्रायव्हर्सशी संबंधित आहेत आणि नंतर इंटेन्सिटी ड्राइव्हर्स हे प्रॉडक्ट सस्टेनिंग ऍक्टिव्हिटीजसाठी उपयुक्त आहेत तर याचा अर्थ असा की जेव्हा आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्ट या संरचनेबद्दल बोलता तेव्हा आमच्याकडे 2 स्टेजची ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्ट असते ज्या ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टबद्दल आपण बोलत आहोत ते म्हणजे आपण सर्वात आधी खर्चाबद्दल बोलत आहोत इथे लाल रंगात आपल्याला संसाधने दिसत आहेत संसाधन ए टू झेड हि एक स्टेज आहे सर्वप्रथम आपल्याला खर्चाचे शीर्षक ओळखावे लागतील जसे कि खर्चाचे शीर्षक व्हेरिएबल कॉस्ट फिक्स्ड कॉस्ट अनअलोकॅटेबल कॉस्ट असे असू शकतात व्हेरिएबल अलोकेशन मध्ये काही हरकत नाही फिक्स्ड कॉस्ट हि पण समस्या नाही आणि तपकिरी देखील एक समस्या नाही म्हणजे अनअलोकेटेबल कॉस्ट देखील एक समस्या नाही तर प्रथम हेड्स ऑफ एक्सपेन्सेस ओळखणे आणि दुसरे म्हणजे ऍक्टिव्हिटीज ओळखणे आवश्यक आहे आणि तिसरे म्हणजे या भिन्न हेड्स ऑफ एक्सपेन्सेसच्या आधारे खर्च खर्च आणि उपक्रम आणि कॉस्ट ड्रायव्हर्सची किंमत तर ह्या खर्चाचे विभाजन करायचे असेल तर आपल्याला ऍक्टिव्हिटीज बघाव्या लागतील नाही तर ड्रायव्हर्स म्हणजे इथे 2 स्टेजेस आहेत म्हणू ह्याला 2 स्टेज ऍक्टिव्हिटी असे म्हणतात एकूण म्हणजे उत्पादनांसाठी हि इन्डायरेक्ट कॉस्ट वाटप करण्याचे मार्ग शोधणे म्हणजे केवळ त्या एकूण कॉस्टिंग सिस्टिमच्या आधारे नव्हे तर उत्पादन खर्चाच्या परिमाणांकडे दुर्लक्ष करून एकूण खर्च एककांच्या एकूण संख्येने विभाजित केला जातो केले तर आता ही रचना आपल्याला ABC चे कार्य समजून घेण्यास मदत करेल की एकूण इन्डायरेक्ट कॉस्ट म्हणजे किती असेल ते शोधून काढावे लागेल आणि नंतर त्याच्या वाटपाबद्दल माहिती घ्यावी लागेल आम्ही कंपनीमध्ये किती भिन्न ऍक्टिव्हिटीज करीत आहोत आणि नंतर तिसरा म्हणजे कॉस्ट ड्रायव्हर्स नंतर आपल्याला कॉस्ट ड्रायव्हर्स शोधावे लागतील म्हणजे ते ड्युरेशन ड्रायव्हर्स आहेत कि ट्रान्झॅक्शन ड्रायव्हर्स आहेत की इंटेन्सिटी ड्रायव्हर्स आहेत आणि आपल्याला वेगवेगळ्या उत्पादनांसाठी किंमत वाटप करायची असेल तर ओव्हर कॉस्टिंग किंवा अंडर कॉस्टिंगच्या समस्येची दखल घेतली जाईल आता मी येथे काही उदाहरणे देत आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगची जेव्हा आपण अंमलबजावणी करता तेव्हा आपण या सर्व गोष्टींबद्दल येथे बोलता आणि या प्रकरणात आपल्याकडे आपल्या ऍक्टिव्हिटीजची आणि कॉस्ट ड्रायव्हर्सची काही उदाहरणे आहेत इथे किती प्रकारचे प्रॉडक्ट्स आपण निर्माण करत आहोत आणि किती प्रकारचे बिल्स आपल्याला बनवावे लागतील इथे बिल्स बनवणारा माणूस कायमस्वरूपी कर्मचारी असून त्याला पगार मिळत आहे तो कायमस्वरूपी कर्मचारी असून त्याला पगार मिळत आहे असे म्हणू शकते की एका दिवसात 20 बिले किंवा 200 बिले त्याला निश्चित दराने अदा केली जातील असेहि होऊ शकते कि त्या 200 बिल्स पैकी 10 बिल्स हे प्रॉडक्ट ए साठी असतील 20 बिल्स हे प्रॉडक्ट बी साठी असतील 50 बिल्स हे प्रॉडक्ट सी साठी असतील आणि उर्वरित बिल्स हे प्रॉडक्ट डी साठी असतील तर त्या माणसाचा खर्च अकाउंट्सच्या संख्येच्या आधारे बिल्सच्या लाईनच्या संख्येच्या आधारावर तो तयार करीत असलेल्या बिलेच्या संख्येच्या आधारावर का नको तयार करावा अशा प्रकारे त्याचा पगार करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो तरइथे अकाउंट बिलिंग हि ऍक्टिव्हिटी आहे आणि नंबर ऑफ अकाउंट्स कस्टमर्सची संख्या बिलच्या लाईन्सची संख्या हे कॉस्ट ड्रायव्हर्स आहेत नंतर येते बिल्सची पडताळणी करणे तर एक माणूस बिल बनवेल आणि दुसरा त्या बिल्स ची पडताळणी करेल इथे अकाउंट्सची संख्या ड्राइवर असेल किती अकाउंट्स हे पहिल्या प्रॉडक्टशी संबंधित असतील किती अकाउंट्स दुसऱ्या प्रॉडक्टशी संबंधित असतील किती अकाउंट्स तिसऱ्या प्रॉडक्टशी संबंधित असतील आणि किती चौथ्या प्रॉडक्टशी ह्याच्या आधारे जर बिल्स ची पडताळणी केली आणि त्या साठी किती वेळ लागला ह्याचा आधार घेतला तर हा बिल पडताळणीच्या किंमतीचे वितरण करण्याचा मार्ग होऊ शकतो मग खर्चाचा पत्रव्यवहार उदाहरणार्थ आम्ही पत्रव्यवहार करीत आहोत आम्ही ज्या उत्पादनाची निर्मिती करत आहोत त्या संदर्भात पत्र लिहित आहोत सामग्रीची ऑर्डर देत आहोत किंवा ऑर्डर मिळवत आहोत किंवा ग्राहकांशी व्यवहार करीत आहोत किंवा डिस्ट्रिब्युशन चॅनेल्सशी व्यवहार करत आहोत तर इथे आपण जो पत्रव्यवहार करत आहोत तो पत्रव्यवहार भिन्न उत्पादनांसाठी भिन्न आहे किंवा एखाद्या साध्या प्रॉडक्टसाठी आहे किंवा एखाद्या विशिष्ट प्रॉडक्टसाठी आहे त्यात काहीही समस्या नाही जेव्हा आपण सगळ्या प्रॉडक्ट्सची निर्मिती करणार असू तेव्हा ते एक पत्राद्वारे विक्रेता आणि ग्राहक दरम्यान प्रमाणित दीर्घकालीन व्यवस्था निर्माण करत आहोत इथे प्रत्येकवेळी ऑर्डर्स मिळवणे आणि नंतर मटेरियल मागवणे किंवा पाठवणे आणि सारखा पत्रव्यवहार करणे ह्याची अजिबात गरज नाही म्हणून आपण त्या प्रॉडक्टला कमी किंमत वाटप करतो आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण इतर प्रॉडक्ट्सबद्दल बोलता ज्यांची रचना अधिक जटिल असते किंवा ज्यासाठी जास्त खर्च करावा लागतो तर अशा प्रकरणात आपण हे समजू शकता की जटिल उत्पादनासाठी अधिक वेळ आवश्यक आहे आणि तसेच ग्राहकांशी अधिक बोलणे माल पुरवठादारांशी अधिक बोलणे किंवा इतर स्वारस्य असलेल्या लोकांशी बोलणे तर याचा अर्थ असा आहे की जटिल उत्पादनांच्या बाबतीत पत्रव्यवहार खूपच कंटाळवाणा असू शकतो जटिल प्रॉडक्ट्स साठी पत्रांची संख्या जास्त असू शकते वेगळी असू शकते तर एका बाजूला आहेत ऍक्टिव्हिटीज ज्या ड्रायव्हर्स असतात इथे ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय आणि ड्रायव्हर्स म्हणजे काय हे आपण नीट समजून घेतले पाहिजे आणि ते कसे ओळखले पाहिजेत आणि त्या ऍक्टिव्हिटीला आणि त्या ड्रायव्हरला खर्चाचे वाटप कसे करू शकतो हे आपल्याला समजले पाहिजे तर आता मी येथे थांबत आहे आणि एबीसीच्या काही अन्य संकल्पना आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनॅजमेण्ट यासंबंधी अधिक चर्चा मी पुढच्या वर्गात तुमच्याशी करेल खूप खूप धन्यवाद